फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग प्रोफ देबप्रिया दास डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजि खरगपूर लेक्चर 45 रेसोनन्स अँड मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिओरमकंटिन्यू पुढे ते पॅरलेल रेसोनन्स आहे जे दोन ब्रांच सर्किट आहे आपण एक साधे दोन ब्रांच सर्किट घेतले आहे तर ही RL आहे जी एक इंडक्टिव ब्रांच आहे आणि ही एक कॅपेसिटिव्ह ब्रांच आहे तर ते RL L ω आहे आणि ते RC XC आहे तर हे सर्किटचे पॅरलेल रेसोनन्स असेल तर Y हे ऍडमिटन्स आहे तर Y Y ऍडमिटन्स YL YC तर YL हे या इंडक्टिव सर्किटचे ऍडमिटन्स आहे तर ते 1RL j XL आहे आणि हे 1RC j XC आहे तर आता हा एक नुमरेटरआणि डीनोमिनेटर यांना आपण RL ने गुणाकार करू यांना RL j XL ने गुणाकार करू याचा अर्थ हे RL j XL RL XL गुणिले RL j XLअसेल म्हणजेच RL 2 j 2 XL 2 तर j 2 म्हणजे 1 तर ते RL 2 XL 2 असेल तर फक्त वेगळे करा ते RLRL XL 2 असेल आणि हे येथे असेल ते कॉमन मानले जाते तर येथे XLRL 2 XL 2 एमॅजिनरी बाजू आहे तर हे प्रत्यक्षात हे दोन रियल भाग आहेत तर रियल भाग RLRL 2 XL 2 आहे आणि एमॅजिनरी भाग XLRL XL2 आहे तर हे XLRL XL 2 आहे त्याचप्रमाणे RC j XC साठी नुमरेटर आणि डीनोमिनेटरला RC j XC ने गुणाकार करा तर रियल भाग येथे आहे आणि एमॅजिनरी भाग येथे आहे तर मला ते काढून टाकू द्या तर याचा अर्थ असा की जेव्हा कॉम्प्लेक्स ऍडमिटन्स रियल संख्या असते तेव्हा सर्किट रेझोनन्समध्ये असते याचा अर्थ हा एक एमॅजिनरी भाग हा आपण 0 वर सेट केला जर असे केले तर ते XCRC 2 XC 2 XLRL 2 XL 2 होईल हे प्रत्यक्षात हे ω वर आहे ω ω0 रेझोनन्स फ्रिक्वेन्सि आहे म्हणूनच आपण जिथे जिथे ते XL L ω बनवतो म्हणजेच Lω0 आणि XC 1ω C म्हणजे 1ω0 c असे असेल तर हे येथे ठेवले की XL L ω0 आणि XC 1ω C जे ω0 C आहे आणि फक्त सोडवा मला ते स्पष्ट करू द्या तर अशा प्रकारे जर फक्त सरळ केले तर तिरकस गुणाकार करा हा एक तिरकस गुणाकार करा आणि नंतर ठेवा तर रेझोनन्स मिळवण्यासाठी या पाच प्रमाणांपैकी प्रत्येकी बदलता येते पाच व्हेरिएबल्स आहेत ω0 नंतर C नंतर RL नंतर RC मग L तर पाच व्हेरिएबल्स आहेत तर या प्रकरणात म्हणजेच समीकरण 2 मधील पाच प्रमाणांपैकी प्रत्येक आहे तर हे समीकरण 2 आहे रेझोनन्स मिळवण्यासाठी ते बदलले जाऊ शकते आता समीकरण 1 सोडवून याचा अर्थ मी समीकरण 1 किंवा समीकरण 2 म्हणण्याऐवजी मी समीकरण 2 असे म्हणेल आपल्याला समीकरण 2 हे समीकरण 1 वरून मिळाले म्हणून ω0 1√ मिळेल याचा अर्थ या समीकरणातून काय करायचे आहे तर या समीकरण 2 मधून ω0 शोधायचे आहे थोडी गणिते सोडवा आणि नंतर ते सोप्प्या पद्धतीने मांडा आणि नंतर ω0 1√LC नंतर √ RL 2 L C RC 2 L C करा या समीकरण 2 मधून अशा प्रकारचे समीकरण मिळेल मी सुचवतो कृपया ते करा मी अंतिम समीकरण दिले आहे तर1√LC √ RL 2 L C RC 2 L C मिळेल आता सर्किट सीरिज सर्किटसाठी लूप असेल ω0 ही सब सिरीज सर्किट ω0 फक्त 1√ LC होती परंतु परॅलेल सर्किट म्हणून सीरीज RLC सर्किटसाठी आपण 1√ hLC पाहिले आहे एक फॅक्टर गुणाकारात आहे आणि हा फॅक्टर आहे तर आता रेझोनन्स जेव्हा रेझोनन्स होईल तेव्हा एक अट अशी आहे की RL कारण 2 √ टर्म √ अंतर्गत आहेत ही टर्म पॉझिटिव्ह असणे आवश्यक आहे तर एक अट RL 2 L C 0 असणे आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे RC 2 L C देखील 0 ही रेझोनन्ससाठी एक अट आहे तर आपल्याला काही मूल्य मिळेल की कारण हे पॉझिटिव्ह असणे आवश्यक आहे किंवा हे निगेटिव असणे आवश्यक आहे जसे की RL 2 L C 0 आणि RC 2 L C 0 दोन्ही निगेटिव असल्यास ते पॉझिटिव्ह असेल नंतर रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचे काही मूल्य मिळेल पण जर मला ते स्पष्ट करू द्या पण जर असे झाले की RL 2 RC 2 L C जर ही स्थिती उद्भवली तर प्रत्येक सर्व फ्रिक्वेन्सीजवर रेझोनन्स होईल तर आता मला ते साफ करू द्या तर हे r आहे याचा अर्थ दोन ब्रांच परॅलेल सर्किटची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ω0 आहे ही एक अट आहे या घटकाला गुणाकार केला गेला आहे जेव्हा सीरिज RLC सर्किट 1√LC आहे परंतु या फॅक्टरसह हे गुणाकार केले गेले आहे जे मी सांगितले आहे की हे गुणाकारात आहेत तर आता रेझोनन्स स्थितीसाठी मी सांगितले की RL 2 L C 0 आणि RC 2 L C 0 दोन्ही पॉझिटिव्ह असणे आवश्यक आहे याचा अर्थ RL 2 L C आणि RC 2 L C किंवा RL 2 L C 0 म्हणजे RL 2 L C त्याचप्रमाणे RC 2 L C 0 म्हणजे RC 2 L C तर अशा प्रकारे रेझोनन्स होईल परंतु जेव्हा RL 2 म्हणजे RC 2 L C असेल तेव्हा सर्किट सर्व फ्रिक्वेन्सीजवर रेसोनेट करेल जे मी देखील सांगितले कारण तो घटक निघून जाईल तर आता प्रश्न असा आहे की L साठी समीकरण 1 सोडवले तर असे काहीतरी मिळेल माझे म्हणणे आहे की जर हे समीकरण 1 असेल तर ते खूपच मनोरंजक आहे समजा समीकरण 1 मधून तर याला आपण ZC 2 RC 2 XC 2 म्हणतो हे माझे ZC 2 आणि ZL 2 R 2 XL 2 आहे तर आता मला हे स्पष्ट करू या या समीकरण 1 मधून आपण हे पाहू की जर L साठी सोडवल्यास हे निराकरण होईल मी ते केले आहे परंतु हे सोडवल्यास L 12 CZC 2 √ ZC 4 4RL 2 XC 2 हे समीकरण 3 आहे जेथे ZC 2 हे आहे हे ZC 2 RC 2 XC 2 आहे म्हणून ZC 4 RC 2 XC 22 हे असेल तर समीकरण 1 मधून कृपया हे सोडवा कृपया L साठी हे सोडवा तर मला ते स्पष्ट करू द्या तर या प्रकरणात काय घडत आहे की या समीकरण 3 मधून ते रेझोनन्ससाठी ते ZC 4 4RL 2 XC 2 असणे आवश्यक आहे ते 0 पेक्षा मोठे असणे आवश्यक आहे कारण ते 2 √ आहे ते पॉझिटिव्हअसावे तर त्या प्रकरणात L ची दोन मूल्ये मिळतील ज्यासाठी सर्किट रेसोनेट होईल तर ही एक दुसरी गोष्ट आहे मला ती आणखी एक गोष्ट स्पष्ट करू द्या जर ती ZC 4 4RL 2 XC 2 जर ती 0 असेल तर त्याचे फक्त l चे एकमेव मूल्य असेल परंतु जर ZC 4 जर ही संज्ञा निगेटिव्ह झाली तर कोणताही रेझोनन्स राहणार नाही तर मला ते स्पष्ट करू द्या याचा अर्थ मी जे जे सांगितले ते ZC 4 हे 4RL 2 XC 2 पेक्षा मोठे असणे आवश्यक आहे हे 2 √ टर्म पॉझिटिव्ह असणे आवश्यक आहे तर आपल्याला L ची दोन मूल्ये मिळतात ज्यासाठी सर्किट रेसोनेट करेल म्हणजे जर ZC2 ला दोन मूल्य असेल कारण येथे तेथे आहे तर जर ZC4 4 RL 2 XC 2 असेल सर्किट l 12 C ZC2 वर रेसोनेट करेल माझ्या सांगण्याचा अर्थ आहे की जर ZC4 4 RL 2 XC 2 असेल तर म्हणजे ही संज्ञा 0 असेल याचा अर्थ L हे 12CXC2 असेल तर याचा अर्थ सर्किट L 12CXC2 वर रेसोनेट होत आहे आणि जेव्हा ZC 4 4 RL 2 XL 2 असेल तर L चे कोणतेही मूल्य सर्किटला रेसोनेट करनार नाही म्हणून जर ही अट तेथे असेल याचा अर्थ √ अंतर्गत 2 √ निगेटिव्ह आहे मग हा प्रश्न आहे की L चे कोणतेही मूल्य सर्किटला रेसोनेट करनार नाही तर हे L साठी आहे त्याचप्रमाणे समीकरण 1 पासून C साठी सोडवा हे मी लिहिले आहे परंतु मी हे सोडवण्याचे सुचवितो तर पुन्हा समीकरण 1 पासून C साठी सोडविले आणि जर 2 √ टर्म पॉझिटिव्ह असेल तर 2L 1ZL 2 ZL4 4 RC 2 XL 2 हे नवीन समीकरण मिळेल तर त्याची दोन मूल्ये मिळतील ज्यासाठी सर्किट रेसोनेट होईल तर आणि ZL4 4 RC 2 XL 2 0 असेल तर C 2LZL 2 चे फक्त एक मूल्य असेल ज्या सर्किटला आपण रेझोनन्स सर्किट म्हणतो परंतु जर हे पद निगेटिव्ह झाले तर C च्या कोणत्याही मूल्यासाठी ते सर्किट रेसोनेट होणार नाही आपण C ची दोन मूल्ये मिळवली ज्यासाठी सर्किट रेसोनेट होईल आणि जर हे ZL4 4 RC 2 XL 2 साठी सर्किट C 2 LZL 2 वर पुन्हा रेसोनेट होईल तर हे L साठी आहे आणि हे C साठी आहे आता पुन्हा जर समीकरण 1 RL साठी इतर क्वांटीटीजमध्ये सोडवले तर आपण जे करत आहोत ते प्रत्येक व्हेरिएबल आहे जे आपण इतरांच्या दृष्टीने शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत तर जर तसे असेल तर समीकरण 1 RL साठी सोडवा RL हे समीकरण मिळेल हे आपण सोप्या पद्धतीने करतो आणि ω2 LC RC 2 ω2 L 2 LC जर ते 0 पेक्षा जास्त असेल तर सर्किट येथे रेझोनन्समध्ये आहे तर हे RL साठी आहे आणि त्याचप्रमाणे जर समीकरण 1 मधील RC साठी सोडवले तर RC √RL 2ω2 LC ω2 C 2 L C मिळेल तर आपण ज्याला 0 असे म्हणतो ते तसे असणे आवश्यक आहे ज्यासाठी सर्किट रेझोनन्समध्ये आहे तर L C RL ज्याला आपण RC म्हणतो या सर्व गोष्टी उर्वरित व्हेरिएबल्सच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्या आता प्रश्न असा आहे की या 5 आणि 6 मधील दोन मध्ये मी सांगितले पण ते इथे लिहिले आहे जे मी इथे सांगितले तर यालाच इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटीव सर्किटचे पॅरलेल रेसोनन्स म्हणतात पुढे आपण आणखी एक संज्ञा क्वालिटी फॅक्टर परिभाषित करतो त्याला Q म्हणतात तर कॉइल कॅपेसिटर आणि सर्किटचा क्वालिटी फॅक्टर परिभाषित आहे तर कधीकधी सर्किटसाठी क्वालिटी फॅक्टर 2piमॅक्झिमम स्टोअरड एनर्जीएनर्जी डेसिपेटेड पर सायकल असा परिभाषित केला जातो म्हणून उदाहरणार्थ याला कॉइल कॅपेसिटर आणि सर्किटचा क्वालिटी फॅक्टर म्हणतात तर सर्वसाधारणपणे Q 2piमॅक्झिमम स्टोअरड एनर्जीएनर्जी डेसिपेटेड पर सायकल असतो आता उदाहरणार्थ एक सोपा विचार करा की इंडक्टिव्ह सर्किट म्हणजे हे रेझिस्टन्स R आहे हे XL JL ω आहे आणि हा यामधून वाहणारा करंट I आहे त्याचप्रमाणे ही आकृती 1 आहे ही आकृती 2 आहे आकृती 1 मध्ये हे एक कॅपेसिटिव्ह सर्किट आहे हे RC आहे करंट I यामधून वाहत आहे आणि हे 1j ω C आहे म्हणजे ते हे एक j ω C ते j ω C आहे तर आणि हे RC आहे हे XC आहे आणि हे XL XL JL ω आणि XC jω C आहे म्हणून आपण त्यांचा स्वतंत्रपणे विचार करीत आहोत आता आकृती 1 आणि आकृती 2 च्या सर्किटमध्ये पर सायकल डेसिपेटेड एनर्जी ही रेझिस्टरचे अवरेज पॉवर आणि I rms 2 r आणि कालावधी T किंवा 1 f ने दिली आहे याचा अर्थ असा आहे की आपण लिहित आहोत ज्याला आपण Imax √2 म्हणतो वास्तविक Imax √2 मुळात Irms मूल्य आहे तर हे rms मूल्य आहे तर याचा अर्थ पॉवर लॉस प्रत्यक्षात हे rms मूल्य आहे तरIrms 2R हे रेझिस्टरमधील अवरेज पॉवर आहे म्हणून आपण Imax √ 2 2 R मध्ये टाकत आहोत तर आणि यालाच रेजिस्टरची अवरेज पॉवर आणि कालावधी T किंवा 1f म्हणतात याचा अर्थ असा की जर ही अवरेज पॉवर असेल तर Imax √ 2 2 R पर सायकल म्हणजे यासोबत गुणाकार असेल तर हे भगिले f आहे तर ती आकृती 1 आणि आकृती 2 च्या सर्किटमध्ये पर सायकल डेसिपेटेड एनर्जी आहे आकृती 1 ही इण्डक्टिव सर्किट साठी आहे आणि आकृती 2 ही कॅपेसिटिव सर्किट साठी आहे तर या RL सीरिज सर्किट प्रकरणात आकृती 1 च्या बाबतीत आपण मॅक्झिमम स्टोअरड एनर्जीचा अभ्यास केला आहे म्हणून ती Q 2 pi ही जास्तीत जास्त साठवलेली ऊर्जा आहे याचा अर्थ आपण येथे q Q मॅक्झिमम स्टोअरड एनर्जीएनर्जी डेसिपेटेड पर सायकल असे लिहिले आहे तर या प्रकरणात हे Q 2π12 L Imax2Imax22R1f कारण ही प्रत्यक्षात एनर्जी डेसिपेटेड पर सायकल आहे तर f ही फ्रिक्वेन्सी आहे समजा ती ज्याला 50 हर्ट्झ आहे म्हणजे हे पर सेकंड 50 सायकल आहे जेव्हा जेव्हा आपण f f 50 हर्ट्झ म्हणतो याचा अर्थ हे प्रति सेकंद 50 सायकल आहे तर ते प्रति सायकल π आहे म्हणून ते भागीले f आहे तर सरलीकरणानंतर फक्त Q 2 π f LR मिळेल जे L ω R असेल तर आकृती 2 च्या RC सीरिज सर्किटमध्ये इंडक्टीव सर्किटप्रमाणे Q असेल मॅक्झिमम स्टोअरड एनर्जी ही 12 CVmax 2 किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की जर कॅपेसिटरचा रिअक्टॅन्स XC असेल तर Vmax XC I max असे लिहिले आहे आता मला ते स्पष्ट करू द्या हे प्रत्यक्षात 12 C Vmax 2 कॅपेसिटरमधील स्टोअरड एनर्जी आहे किंवा या संबंधाचा वापर केल्यास 12 Imax2 ω2 C मिळेल तर त्या बाबतीत जे फक्त बदलून XC 1ω C ठेवले आणि फक्त सरलीकृत केले ते मी करत नाही ते समजण्यासारखे आहे तर कॅपेसिटरच्या बाबतीत Q 2π12 L Imax2Imax22R1f आहे तर जर तसे केले तर Q हा 1ωCR होईल याचा अर्थ इंडक्टीव सर्किटसाठी क्वालिटी फॅक्टर हे Q L ω R आहे आणि कॅपेसिटिव्ह सर्किटसाठी Q 1ω C R आहे म्हणून येथे सीरिज RLC सर्किट रेसोनन्समध्ये असताना काँस्टनट एनर्जी साठवते आता आपण रेसोनन्समध्ये काँस्टनट एनर्जी साठवणाऱ्या सीरिज RLC सर्किटचा विचार करूया आता समजा हे सीरिज RLC सर्किट आहे VR VR IR या मधून जाणारा करंट I आहे आणि हे L आहे तर इंडक्टर मधील हे व्होल्टेज VL आहे आणि कॅपेसिटरवरील व्होल्टेज VC आहे आणि आपण असे गृहीत धरत आहोत की उदाहरणार्थ VC V म्हणा आता समजा हे I Imsinωt हे AC क्वांटिटी आहे तर म्हणून Im sin ω t आता कॅपेसिटरमधील व्होल्टेज VC V V VC 1C Im sin ωt dt याला इंटिग्रेट केल्यास ते Imω C cos ω t असेल तर आपण लिहू शकतो की हे cos ω t म्हणजे sin 90° ω t आहे परंतु येथे 1 sin आहे याचा अर्थ ते Im ω C sin ω t 90° असेल याचा अर्थ येथे ज्याला आपण करंट I Im sin ω t आणि V कॅपेसिटर व्होल्टेज म्हणतो ते खरं म्हणजे मी ImωCsinωt 90° आहे याचा अर्थ करंट प्रत्यक्षात लिडिंग आहे कारण ते ω t 0 आहे आणि हे व्होल्टेज V VC आणि कॅपेसिटरमधील व्होल्टेज आहे तर असे आहे म्हणूनच Im ω C sin ω t 90° आता जर हे sin ω t चा प्लॉट असेल तर जर या प्रकरणात हे 0 पासून सुरू होत असेल तर ते I आहे म्हणून I प्रथम पीकवर पोहोचत आहे तर आणि या प्रकरणात जेव्हा ω t 0 असेल तर I 0 असेल तर हे येथून 0 पासून सुरू होत आहे येथे जेव्हा ω t 0 असेल V Im ω c sin 90° असेल तर त्या बाबतीत sin 90° हे 1 असेल म्हणून V हे V VC असेल जे कॅपेसिटरमधील व्होल्टेज असेल तर ते I m ω C आहे म्हणूनच हे असे आहे हा पॉईंट Im ω C आहे तर जेव्हा करंट त्याच्या पीकवर पोहोचतो तेव्हा याचा अर्थ हा कोन 90° आहे म्हणून मला ते स्पष्ट करू द्या तर जेव्हा ω t 90° असेल तेव्हा I Im असेल तर हा माझा ωt आहे हे 90° I Im आहे पण जेव्हा ω t 90° ठेवले तर V 0 होईल तर म्हणूनच V 0 कारण हे कर्व V साठी आहे V 0 तर प्रत्यक्षात पीकवर पोहोचणारा करंट व्होल्टेजपेक्षा वेगवान आहे तर हा करंट व्होल्टेजला 90°ने लीड करत आहे यामधून आपण ते सहजपणे काढू शकतो म्हणून असे लिहिले आहे की I हा VC ला 90°ने लीड करत आहे म्हणून तेव्हापासून जेव्हा कॅपेसिटर व्होल्टेज जास्तीत जास्त असेल तेव्हा इंडक्टर करंट 0 आहे आणि उलट जेव्हा कॅपेसिटर व्होल्टेज येथे हा पॉईंट 0 असतो तेव्हा हा इंडक्टर करंट मॅक्झिमम असेल किंवा जेव्हा इंडक्टर करंट 0 आहे तेव्हा या पॉईंटवर कॅपेसिटर व्होल्टेज मॅक्झिमम आहे तर त्यावरून आपण असे लिहू शकतो की 12 CVmax 2 12 LI max2 ज्यामधून आपल्याला नंतर Q0 ω0LR मिळते ते 1ω0CR असे लिहिले जाऊ शकते तर प्रत्यक्षात 12 CVmax 2 12 LI max2 या वरून Q0 RL ω0 R 1ω0 CR असे लिहिता येईल हे माझे समीकरण आहे म्हणून थोडे थोडे स्वतःच करण्याचा प्रयत्न करा तर मी बर्याच गोष्टी केल्या आहेत मी थोडा वेळ घालवत आहे परंतु मी एक किंवा दोन गोष्टी सांगत आहे समजा हे Q0 आहे म्हणजे Q0 ω0 L R वेगळे लिहा आणि पुन्हा Q0 1ω0 CR लिहा आता Q0 गुणिले Q0 म्हणजे ω0 lR गुणिले 1ω0 CR तर ω0 ω0 रद्द केले जाईल आणि शेवटी ते LR 2 C होईल Q0 2 हे lR 2 C होईल तर मला हे स्पष्ट करू द्या हा एक एक्सरसाइज आहे तर आता जर तसे असेल तर हे Q0 आहे आता प्रश्न असा आहे की समजा या आकृत्यावर येण्यापूर्वी समजा ω0 वर करंट जास्तीत जास्त आहे कारण रेझोनन्स सर्किट मध्ये आपण पाहिले आहे की रेझोनंट फ्रिक्वेन्सी सीरिज RLC सर्किट XL XC असे असते तर त्या बाबतीत जेव्हा करंट जास्तीत जास्त आहे आणि हा करंट I0 आहे I0 हा रेझोनंट फ्रिक्वेन्सीवर जास्तीत जास्त करंट असतो जेव्हा ω ω0 किंवा f f 0 असे असते तर सर्किटला देण्यात आलेली पॉवर I 2 R आहे म्हणून I I0 √ 2 वर समजा की पॉवर ω0 वर येणाऱ्या जास्तीत जास्त मूल्याच्या 1 2 आहे आपल्याला माहित आहे की I 2 R ही सर्किटला दिलेली पॉवर आहे आता जेव्हा I I0 √ 2 म्हणतो तेव्हा जर ही पॉवर लॉस P P I I0 √ 2 असेल तर ते होईल I0 2R 2 म्हणजे ते 12 P 2 असेल तर मला ते स्पष्ट करू द्या तर हे I0 आहे आणि हे I0 √ 2 आहे तर सर्किटला देण्यात आलेली पॉवर ही मॅक्सीमम मूल्याच्या 12 आहे जी ω0 वर येते म्हणून याचा अर्थ रेझोनन्स पॉवर I0 आहे जर I I 0 असेल तर I0 2R परंतु I I0 √ 2 वर ते 12 असेल तर ω 1 आणि ω शी संबंधित बिंदूंना 12 पॉवर पॉइंट म्हणतात तर हे प्रत्यक्षात I0 √ 2 आहे याला 12 पॉवर पॉईंट म्हणतात कारण पॉवर लॉस I0 2R आहे परंतु जर ते I0 √ 2 झाले तर ते I0 2R2 असेल तर t 2 म्हणून याला 12 पॉवर पॉईंट म्हणतात तर हे फ्रिक्वेन्सी Z वर आहे हे ω ω 1 आहे या कर्वला दोन बिंदू छेदत आहे आणि यालाच आपण f 1 f 0 f 2 किंवा ω 1 ω0 ω2 म्हणतो या दोघांमधील फरक याचा अर्थ असा आहे की ही रुंदी येथून इथपर्यंत याला बँडविड्थ म्हणतात जर ते पर सेकंद रेडियनमध्ये असेल तर ते ω2 ω 1 आहे किंवा जर ते हर्ट्झ असेल तर ते f 2 f 1 असेल आणि ही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे याला प्रत्यक्षात बँडविड्थ टाईम म्हणतात आणि हे ω जेव्हा ते ω ω 1 म्हणजे आपण पाहिलेल्या सीरिज RLC सर्किटसाठी की ज्याला XL आणि XC म्हणतात XC आपण XL किंवा RL 2 म्हणतो तर हे दोन बिंदू 12 पॉवर पॉईंट आणि हे अंतर ज्याला आपण बँडविड्थ म्हणतो आणि हे जर ω असेल तर पर सेकंद रेडियनमध्ये असेल जर फ्रिक्वेन्सी असेल तर ते हर्ट्झमध्ये असेल तर हे असे आहे 12 पॉवर फ्रिक्वेन्सीवर नेट रिअॅक्टन्स रेजिस्टन्सआहे समजा Z R j सीरिज RLC सर्किट XL XC साठी दोन गोष्टी घडू शकतात जर XL XC असेल तर आपण त्याला 12 पॉवर फ्रिक्वेन्सी आहे आणि √ 2 यायला हवे तर ते XL XC असेल R किंवा XC असू शकते या दोन स्थितीत असू शकते तर सर्वसाधारणपणे जर आपण पहिली अट XL XC R घेतली की शेवटी mod XL mod XC प्रत्यक्षात R आहे म्हणून जर एक अट Z R jR घेतली तर याचा अर्थ याला आपण √ 2 R कोन 45 ° म्हणतो आणि जर Z R jR असेल तर ते √ 2 R कोन 45 ° असेल यापैकी एक असेल कारण XL XC r ही एक अट आहे ही दुसरी अट आहे म्हणून मला ते स्पष्ट करू द्या म्हणून 12 पॉवर फ्रिक्वेन्सीजवर नेट रिअॅक्टन्स रेजिस्टन्स आहे तर याचा अर्थ असा की उच्च Q असलेल्या सर्किटमध्ये कमी Q मूल्य असलेल्या सर्किटपेक्षा अत्यंत तीक्ष्ण करंट रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स कर्व असेल तर ज्याला आपण अनेक अॅडमिटन्स विरूद्ध इतर आलेख फ्रिक्वेन्सीजवर दाखवले जातात जे सहजपणे करू शकतात हे सहजपणे समर्थित करू शकते त्याचप्रमाणे मी सांगितले की mod XL XC r असेल कारण विषयाची अगदी सुरवात करताना सांगितले आहे की ω1 त्या कर्वच्या डाव्या बाजूला आहे तर त्या वेळी XC XL XC XL तर XC XL म्हणून ω 1 XC XL R असेल आणि त्याचप्रमाणे ω2 वर जेव्हा दुसऱ्या बाजूला XC XL किंवा XL XC आहे तर त्या बाबतीत XL XC RC हे समीकरण 1 आहे हे समीकरण 2 आहे पहा पूर्वी मी हे समजावून सांगितले आहे जेव्हा मी सुचवितो जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ व्याख्यानातून जातो तेव्हा प्रथम त्या आकृती काढा आणि त्यानंतर त्या व्हिडिओ व्याख्यानातून जा मग ते नोटबुकवर बनवणे सोपे होईल म्हणून जर या दोन अटी कायम राहिल्या तर संबंधित प्रतिबाधा मी सांगितली एक ω1 Z1 वर R j XL XC असेल जो R jR असेल जो Z1 असेल √ 2 R कोन 45 ° असेल कारण √ R 2 R 2 वर आणि कोन टॅन इन्वर्स 1 असेल कारण ते टॅन इन्वर्स R R असेल तर ते 45° असेल त्याचप्रमाणे ω2 Z2 वर √ 2 √ 2 R असेल आणि 45° असेल म्हणून ω1I1 वर तो V कोन 0° असेल हे व्होल्टेज रेफरन्स इम्पिडन्स √ 2 R कोन 45° आहे जे V√ 2 R आणि कोन 45° होईल त्याचप्रमाणे ω2 I 2 V√ 2 R कोन 45 °असेल V R I0 असल्याने कारण रेझोनन्सवर XL XC 0 आणि ज्यासाठी XL XC 0 असेल तर करंट जास्तीत जास्त असेल त्यामुळे Z फक्त R असेल I0 मॅक्सीमम करंट असेल तर रेझोनन्स म्हणजे VR तर रेझोनन्समधील करंट म्हणजे फ्रिक्वेन्सी ω0 असेल म्हणून I 1 1√ 2 लिहू शकतो तर आणि याचा अर्थ आहे की या पदकडे पहा ते मुळात V R R I0 √ 2 कोन 45° म्हणजे 0 707 I0 कोन 45 ° असेल 707 कोन 45° त्याचप्रमाणे I2 0 707 कोन 45° आहे परंतु ω ω1 वर XC XL R आहे म्हणून याचा अर्थ जेव्हा ते ω ω 1 वर असेल तर त्या बाबतीत XL हे L ω 1 असेल आणि XC हे 1ω 1 C असेल म्हणून हे येथे ठेवा हे समीकरण 3 आहे तर मला ते साफ करू द्या तर त्याचप्रमाणे ω ω2 येथे तर XL हे L ω2 असेल आणि XC हे 1ω2 असेल हे पहा जेव्हा प्रत्यक्षात ω2 वर लिहायचे म्हणजे ते ω ω2 असते तर हे समीकरण 4 आहे आणि हे प्रत्यक्षात R आहे तर आता समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करायचे माझ्या सांगण्याचा अर्थ आहे की जर हे समीकरण या समीकरणातून वजा केले तर तर तसे केल्यास 11ω 1 1 2C मिळेल ω 1 ω2L 0 किंवा फक्त 1ω 1 ω2 LC 1ω0 2 मिळेल कारण ω0 रेझोनन्स फ्रिक्वेन्सि 1√LC जर त्यापैकी 2 घेतले तर LC 1ω0 2 असेल म्हणून आपण येथे तेच लिहित आहोत ω0 √ ω1ω2 होईल हे चांगले संबंध आहेत आणि लक्षात ठेवणे सोपे आहे की ω 1 ही दुसरी बाजू आहे तर ω2 ω1 ही बँडविड्थ आहे आणि ω आणि ω0 ज्याला आपण √ ω 1 ω2 म्हणतो ते खूप भौमितिक अर्थ आहे त्याचप्रमाणे समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची बेरीज करा तर ही दोन समीकरणे जोडा तर असे केले आणि सरळ केले आणि जोडले आणि सरळ केले तर ω2 ω 1ω 1 ω2 C ω2 ω 1 L 2 R मिळेल म्हणून ω2 चे सरलीकरण ω ω 1 कॉमन घ्या तर ω2 ω 1 1 LC ω0 2 ω0 2 C मिळेल आता LC ω0 2 1 कारण ω0 1√LC माहीत आहे आता म्हणून ω0 2 1LC म्हणून क्रॉस गुणाकार केल्यास ω LC ω0 2 1 मिळेल तर हे पद 1 असे टाका की 1 1 ला 2 मिळत आहेत तर मला ते साफ करू द्या म्हणून जर ω2 ω 1 2 ठेवले तर दोन्ही बाजू रद्द केल्या जातील ते ω0 2 CR असेल किंवा ते ω0 असेल तर भागिले ω0 तर ω2 ω 1ω0 ω0 CR हे आपण पाहिले आहे आपण 1ω0 CR पाहिले आहे तर ते 1Q0 किंवा Q0 ω0 आहे Q0 चे दुसरे समीकरण Q0 ω0 ω2 ω1 आहे तर ते मुळात ω0 BW बँडविड्थ आहे तर हे समीकरण 6 आहे तर या काही गोष्टी आहेत ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे फक्त ती थोडीशी समज आणि गणिताचा अभ्यास आहे परंतु ही अगदी सोपी गोष्ट आहे तर याचा अर्थ आपल्याला हे समीकरण मिळाले की ω2 ω0 ही एक किंवा या गोष्टीला ज्याला Q0 म्हणतात Q0 देखील ω0 BW असे लिहिले जाऊ शकते जे बँडविड्थ आणि BW ω2 ω1 आहे